सर्वांना नमस्कार आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सअभ्यासक्रमात आपले स्वागत आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय यात आपण मॉड्यूल 1 आणि व्याख्यान 2 मध्ये आहोत थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या अभ्यासक्रमात इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा आणि कोनिक सेक्शन्स चा परिचय ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सेक्शन आइसोमेट्रिक प्रोजेक्शन संगणक ग्राफिक्सचा आढावा या भागात बघू आणि डिझाईन प्रकल्प बघू आमची मानक पाठ्यपुस्तके एन डी भट्ट यांची इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स विथ ऑटोकॅड आहेत आणि जेव्हा आपण संगणक ग्राफिक्स शिकत आहोत तेव्हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचयच्या पहिल्या भागात आपण ठोस वस्तू यांचा परिचय बघतो दुसर्या लेक्चरमध्ये आपण आपल्याड्रॉईंग कोर्समध्ये वापरलेले ड्रॉईंग इन्स्ट्रुमेंट्स आणि लेटरिंग कव्हर करतो वापरलेली प्रमाणित ड्रॉईंग इन्स्ट्रुमेंट्स आणि उपकरणे म्हणजे ड्रॉइंग शीट ड्रॉईंग शीट कव्हर करण्यासाठी ड्रॉईंग बोर्ड एक ड्राफ्टर किंवा टी स्क्वेअर सेट स्क्वेअर आणि प्रोटेक्टर कधीकधी आम्ही कंपास आणि डिव्हायडर्स देखील वापरतो ड्रॉईंगचा आवश्यक भाग पेन्सिल आणि इरेज़र आहे बिंदू जोडण्यासाठी आम्ही क्वचितच फ्रेंच वक्र वापरतो सहसा आम्ही फ्रीहँड स्केच काढतो परंतु आम्ही फ्रेंच वक्रांसह स्केच काढणे आवश्यक आहे कागद पकडून ठेवण्यासाठी आम्हाला कागदाच्या क्लिप आणि पिन आवश्यक आहेत आणि पेन्सिल तीक्ष्ण करण्यासाठी सॅन्डपेपर शार्पनर किंवा ब्लेड आवश्यक आहेत ड्रॉईंग इन्स्ट्रुमेंट्स आणि उपकरणे मध्ये आवश्यक घटक म्हणजे ड्रॉईंग शीट वापरणे आहे येथे आपण एक निश्चित रुंदी व लांबी असलेले ड्रॉईंग शीट टेम्पलेट पाहू शकतो तो एक बराच लांब आयताकृती पत्रक ड्रॉईंग पेपर आहे टिपिकल स्टँडर्ड ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ब्यूरो कोणत्याही ड्रॉईंगची मान्यता करतो या ड्रॉईंग शीट्सला A0 सारख्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वर्गीकृत करतो ज्याची लांबी 1189 मिलिमीटर आणि रुंदी 841 मिलीमीटर आहे सहसा आम्ही लांब बाजू क्षैतिज दिशेने आणि लहान बाजू अनुलंब दिशेने ठेवतो अन्य पत्रके देखील उपलब्ध आहेत जसे A1 म्हणजेच 849 मिलीमीटर बाय 594 मिलीमीटर म्हणूनच आपण पहात असल्यास येथे ड्रॉईंग शिटसाठी एक डायगोनल पुनरावृत्ती पाहू शकता A2 म्हणजे 594 मिमी ते 420 मिमी A3 म्हणजे 420 मिमी ते 297 मिमी आणि A4 म्हणजे 297 मिमी ते 210 मिमी तर आपण असे म्हणू शकतो ड्रॉईंग शीट मधील रिपीटेड पॅटर्न सामान्यत ड्रॉईंग शीट मध्ये त्यांच्या प्रोजेक्शन वर त्रिमितीय वस्तू असतात जर आपण समोरून पहात असाल तर ते चित्र कसे दिसते बाजूने कशी दिसते हे पहा बाजूने जर आपण त्या ऑब्जेक्टकडे पहात आहोत म्हणजेच कदाचित या दिशेने ऑब्जेक्ट खरोखर कसे दिसते झुकलेल्या प्रोजेक्शन सारखे आणि जर सामग्रीच्या भागासह हॅश द्वारे दाखवले गेलेले कट विभाग असल्यास ते कसे दिसते आणि कदाचित त्यात पिन जॉइंट्स आणि विविध प्रकारचे कट विभाग असू शकतात त्या वस्तू देखील दर्शवल्या जाऊ शकतात आणि एक विशिष्ट प्रकारचे लेटरिंग हे प्रत्येक भाग दर्शवते आणि आता आपण त्या ड्रॉईंग शीटच्या मालकीबद्दल पाहू त्यात नाव आहेत ज्याने ते बनवले आहे आणि वस्तू गुणधर्म आणि यासारख्याअनेक गोष्टी त्यात अनेक चल आकृत्या आणि अक्षरे आहेत जरी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्ससाठी एखाद्यास एखादा घटक तयार करायचा असेल तर त्या घटकास दर्शवावे लागेल डायमेन्शन्स आकार गुंतागुंतीचे तपशील प्रत्येक गोष्टी दाखवाव्या लागतील आणि थोडक्यात ड्रॉईंग शीट एक असे आहे ज्यावर आपण हे स्केचेस काढतो आणि सहसा आपण त्या रेखाचित्रांमध्ये आणि शीर्षकात नेहमीच BIS स्टॅंडर्ड वापरतो चित्रात आकार A0 A1 A2 A3 A4 दर्शवण्यासाठी आपण खूप लांब ड्रॉईंग शीट दर्शवली आहे त्यातील निम्मे तुम्हाला A1 देते त्या अर्ध्यामध्ये आपल्याला A2 पुढे A3 आणि A4 मिळेल तर A 4 ही शीट आहे जी आपण परंपरेने आन्सर स्क्रिप्ट लिहिण्यासाठी किंवा कदाचित आपली माहिती छापण्यासाठी वापरतो आपण वापरत असलेले स्टॅण्डर्ड पेज हे A4 आहे A 4 च्या संदर्भात A 0 खूप मोठी आहे एखादा वापरत असलेली सर्वोत्कृष्ट ड्राइंग शीट म्हणजे काय एखाद्यास सर्वात लहान ड्राइंग शीट वापरावी लागेल जी ड्राइंग आणि रिझोल्यूशनबद्दल पूर्ण स्पष्टता देऊ शकेल ती वापरण्यासाठी सर्वात चांगली ड्रॉईंग शीट आहे जर वस्तू लहान असेल आणि त्यामध्ये बर्याचशा घटकांचा सहभाग असेल तर A 2 शीट वापरणे ठीक आहे जर ऑब्जेक्ट खूप मोठा असेल आणि त्याचे बरेच घटक तपशीलवार अभिव्यक्त्यांचा तपशील देऊ इच्छित असतील तर A0 आवश्यक आहे मी सांगितल्याप्रमाणे ड्रॉईंग शीटमध्ये ड्रॉईंग स्पेस काही सीमा रेखा आणि शीर्षक ब्लॉकचा समावेश आहे मोठी बाजू क्षैतिज दिशेने असते लहान बाजू नेहमी अनुलंब दिशेने असते ड्रॉईंग शीट नंतर पुढील आहे ड्रॉईंग शीट पकडून ठेवण्यासाठी या साठी आपल्याला एक ड्रॉईंग बोर्ड आवश्यक आहे येथे आपण ड्रॉईंग बोर्डचे विविध प्रकार दर्शविले शास्त्रीय पद्धत म्हणजे एक लाकडी रचना वापरणे आहे तर त्यात असते इन्कलाइन्ड प्लेन ज्यावर एखादा ड्रॉईंग शीट जोडतो आणि पेन पेन्सिल आणि ड्रॉईंग उपकरणे ठेवण्यासाठी एक कम्पार्टमेंट असतो तर हे ड्रॉइंग बोर्ड अगदी धातूच्या पृष्ठभागाने आणि प्लास्टिकने देखील बनवता येतील ड्रॉईंग बोर्डाचा आकार हा नेहमीच या ड्रॉईंग शीटपेक्षा मोठा असतो उदाहरणार्थ जर आपण A 0 शीट वापरत असाल तर ड्रॉईंग बोर्डचा आकार 1500 मिमी 1000 मिमी रूंदीपेक्षा मोठा असावा जाडी 25 मिलीमीटर असावी जर कोणी A 3 शीट वापरत असेल तर ड्रॉईंग बोर्ड D 3 आकाराचा आवश्यक आहे ड्रॉइंग बोर्ड नंतर पुढे रेखांकन काढण्यासाठी आम्हाला एक ड्राफ्टर किंवा T स्क्वेअर आवश्यक आहे उदाहरणार्थ येथे एक यांत्रिक ड्राफ्टर दर्शविला गेला आहे एका ड्राफ्ट मध्ये क्लॅम्पची वैशिष्ट्ये असतात ज्याद्वारे एखादे ड्राफ्टर ड्रॉईंग बोर्डवर निश्चित करता येते अनक्रूव्ह स्क्रू करून एखादी व्यक्ती त्या क्लॅम्पला जोडू शकते आणि त्यास यांत्रिक पट्ट्या आहेत ज्याद्वारे एखादी व्यक्ती क्षैतिज आणि अनुलंब दिशा मिळविण्या च्या स्थितीत असेल हे अनक्रूव्ह करून हे मोजण्याचे स्केल फिरवले जाऊ शकते आणि कोणत्याही प्रकारची इन्कलाईन्ड दिशा देखील मिळवली जाऊ शकते ड्राफ्टरचे उद्दीष्ट ड्रॉईंग बोर्डच्या किंवा ड्रॉईंग शीटच्या अनुरूप आडव्या रेषा काढणे आहे या ड्राफ्टरचा वापर करून एखादी व्यक्ती संपूर्ण उभ्या रेषा काढू शकतो आपण जिथे जिथे हा ड्राफ्टर हलवाल तो नेहमी आडव्या आणि उभ्या दिशा दर्शवितो हे ड्राफ्टर देखील वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात ज्याला आपण मिनी ड्राफ्टर म्हणतो त्या साध्या ड्राफ्टरला येथे दर्शविले आहे बरेचसे अत्याधुनिक ड्राफ्टर देखील तेथे आहेत आणि ते येथे दर्शविले आहेत तर हे स्लाइडर समोर आणि मागे जाईल जेणेकरून टेबलवर त्या दिशेने या आडव्या उभ्या रेषा काढल्या जाऊ शकतात पूर्वीच्या काळात लोक T स्क्वेअर वापरत असत ते T च्या स्वरूपात होते म्हणून एकदा हा ब्लॉक ड्रॉईंग टेबलसह संरेखित की एखादी व्यक्ती आडव्या रेखा काढू शकेल ड्राफ्टर बरोबरच इतर आवश्यक घटक सेट स्क्वेअर असतात हे सहसा 45 अंश आणि 30 60 अंशात येतात येथे इंक्लिनेशन अँगल 45 अंश आहे आणि हे देखील 45 अंश आहे आणि हे 90 अंश आहे जर एखाद्यास मिनी ड्राफ्टर सह इन्क्लाईंड रेखा काढायची असेल तर तो तेथे सेट स्क्वेअर ठेवेल आणि त्या दिशेने एक रेषा काढेल दुसरा सेट स्क्वेअर 30 डिग्रीसह या बाजूस आणि या बाजूला 60 डिग्रीसह या बाजूस येतो उर्वरित कोन 90 डिग्री आहे काही सेट स्क्वेअरमध्ये या प्रकारच्या क्लिष्ट कर्व पॅटर्नचा समावेश आहे सामान्यत हे अॅक्रेलिक प्लास्टिक असतात जेणेकरून पारदर्शक असतात आणि एखादी व्यक्ती स्केल नोंदवू शकतो आणि स्लॉट्ससह लाईन्स देखील काढू शकतो दुसरा आवश्यक घटक म्हणजे प्रोटॅक्टर ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्या बिंदूद्वारे तयार केलेला इंक्लिनेशन अँगल नोंदवू शकतो समांतर लंब आणि इन्क्लाईंड रेखा काढण्यासाठी आम्ही हे ड्राफ्टर आणि सेट स्क्वेअर वापरतो ड्रॉईंगचे इतर घटक कंपास आणि डिव्हायडर्स आहेत प्रमाणित भौमितीय बॉक्समध्ये या कंपासचा समावेश आहे ज्याद्वारे एखादा हा ऑब्जेक्ट मध्यभागी ठेवून आणि त्या स्लॉट द्वारे पेन्सिल ठेवून एक वर्तुळ काढू शकतो एक परिपूर्ण वर्तुळ कंस काढू शकतो दुसरा एक डिव्हायडर आहे डिव्हायडर वापरुन एखादा लांबी मिळवू आणि हस्तांतरित करू शकतो उदाहरणार्थ दोन पॉईंट्स आहेत ती लांबी किती आहे हे थेट मोजण्याऐवजी आपण त्या दरम्यानचे अंतर हस्तांतरित करू इच्छित आहोत म्हणून आपण डिव्हायडर वापरू एकदा ते निश्चित झाल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा बिंदू वापरा आणि ती लांबी मिळवा पुढील कामासाठी आपण सहसा डिव्हायडर्स वापरू हे कंपास भिन्न गुणवत्ता आणि सामर्थ्य असलेले आहेत अत्याधुनिक डिव्हायडर्समध्ये चांगली धातूची चौकट असते जेणेकरून पकड नेहमीच चांगली राहते आणि हा तोच भाग आहे ज्यात आपण पेन्सिल लीड घालू शकतो आणि ही कंपासची आणखी एक शैली आहे सहसा त्याला म्हणतात बो कम्पास ज्याद्वारे लीड तिथे ठेवली जाऊ शकते आणि हा कंपासचा जोडणारा भाग आहे ज्यात आपण पेन्सिल लीड घालू शकतो आणि येथे पेन्सिल लीड्स दर्शविल्या आहेत ठराविक अभियांत्रिकी कंपास डिव्हायडर्स वेगवेगळ्या स्वरूपात येतात ऍप्लिकेशच्या आधारे हे कम्पास वापरले जातात आता कुठल्याही ड्रॉईंगचा मुख्य घटक म्हणजे पेन्सिल सामान्य पेन्सिलच्या तुलनेत अभियांत्रिकी ड्रॉईंग स्केच पेन्सिलमध्ये विविध ग्रेड असतात सहसा आपण त्या ग्रेफाइट लीडच्या कठोरपणा वर आधारित 16 ग्रेड वापरू उदाहरणार्थ एक 9H अतिशय कठीण प्रकारचा ग्राफाइट आहे एखाद्याकडे 6H 5H आणि 4H अत्यंत कठोर असू शकते जर ते 3H असल्यास अत्यंत कठोर पेन्सिल असेल आणि जर ते B मध्यम प्रकारची असल्यास मऊ आणि काळी असेल 2B पेन्सिल मऊ आणि काळ्या आहेत 3B पेन्सिल अतिशय मऊ आणि काळ्या आहेत आणि 7B पेन्सिल सर्वात नरम आहेत तर येथे डावीकडच्या बाजूला आपण 6B 5B B कदाचित 5H 3H आणि 4H नोटेशन सारखी भिन्न पेन्सिल दर्शविली आहेत त्या खाली आपण पेन्सिलने बनविलेले रंग आणि कॉन्ट्रास्ट दर्शविले आहेत या कोर्ससाठी शिफारस केलेले पेन्सिल हे चार श्रेणीत आहेत जेथे पेन्सिलचे ग्रेड 3H 2H H आणि HB नमूद आहे आणि पेन्सिलचा हेतू म्हणजे लाईन काढणे डायमेन्शन लाईन आणि मध्य रेषा तयार करणे यासाठी 2H पेन्सिल वापरतात जर ती ऑब्जेक्ट लाईन्स आणि लेटरिंग असेल तर ती H सह करावी लागेल आणि जर हे डायमेन्शनिंग आणि बाउंड्री लाइन बद्दल काही असेल तर एखाद्याला HB पेन्सिल वापरावी लागेल एकंदरीत B ग्रेड पेन्सिलमध्ये अधिक ग्रेफाइट असते जर आपण टेबलकडे पहात असाल तर B मध्ये नेहमीच अधिक ग्रेफाइट असते आणि ती अधिक ठळक आणि गडद रेखा बनवते आणि ह्या लाईन्स फिक्या पेन्सिल पेक्षा किंचित पसरणाऱ्या असतात तर H ग्रेड पेन्सिल जर आपण त्याचा वापर करीत असल्यास यात जास्त मातीअसते याने फिकट आणि बारीक रेषा काढल्या जाऊ शकतात आणि गडद पेन्सिलपेक्षा कमी पसरणाऱ्या असतात आता आपण फ्रेंच कर्व बद्दल शिकू उदाहरणार्थ जर माझ्याकडे तीन डेटा पॉईंट्स असतील तर एखादा अनियंत्रित फ्रीहँड स्केच काढेल किंवा कदाचित एखादा फ्रेंच कर्व वापरेल जेणेकरून बिंदू त्या कर्वमधून जाईल आणि त्यास एका स्मूथ रेषाने जोडेल पुढील हेतूसाठी आम्हाला या फ्रेंच कर्वची आवश्यकता आहे आणि हे फ्रेंच कर्व युलर स्पायरलपासून बनवलेले विभाग आहेत कर्व चे मुक्त स्वरूप रेखाटण्यासाठी युलर स्पायरलचा काही भाग घेतला जाईल आणि हे फ्रेंच कर्व बनविले जाईल उदाहरणार्थ अनेक नॉन कोलिनिअर पॉइंट्स मधून एक स्मूथ कर्व घ्या कर्व दर्शवण्यासाठी आपण फ्रेंच कर्व वापरतो सहसा लांब आहे तो पॅराबोलासाठी वापरला जातो लंबवर्तुळ साठी लहान आकाराचा वापरला जातो आणि मध्यम आहे तो हायपरबोलासाठी वापरतो आणि त्यामध्ये भिन्न लंबवर्तुळ वक्र देखील असतात म्हणूनच जेव्हा जेव्हा कर्वचा स्वतंत्र प्रकार आवश्यक असेल तेव्हा आपण या फ्रेंच कर्वचा वापर करतो लाकूड तयार करण्यासाठी आणि कापण्यासाठी लोक चांगले परिष्करण मिळविण्यासाठी धातूचा फ्रेंच कर्व वापरतात पुढील रेखाचित्र साधने आणि उपकरणे पेपर क्लिप्स आणि पिन्स आहेत म्हणून जेव्हा जेव्हा जेव्हा आमच्याकडे ड्रॉईंग बोर्ड असते तेव्हा हे ठेवण्यासाठी हे बोर्ड असते आपण त्या ड्रॉईंग बोर्डावर ड्रॉईंग शीट ठेवतो हा पेपर आहे हे धरून ठेवण्यासाठी आपण ही क्लिप व्यवस्था वापरतो त्यास घट्ट धरून ठेवण्यासाठी आपल्याला या क्लिप्स आवश्यक असतात काहीवेळा लोक पिन देखील वापरतात कधीकधी पेन्सिल तीक्ष्ण करण्यासाठी आपल्याला शार्पनर आवश्यक आहे आणि त्यास थोडे विस्तीर्ण करण्यासाठी सॅण्ड पेपर आवश्यक आहे आपण सामान्यत यावर पेन्सिल घासतो अतिशय तीक्ष्ण कोपरे करण्यासाठी आपण हा शार्पनर वापरतो आणि शिफारस केलेले इरेज़र स्टॅडटलर आहे जो नेहमीच अगदी स्मूथ पणे मिटवतो ठळक शीट पेन्सिल शार्पनर क्लिप्स कंपास डिव्हायडर आणि सेट स्क्वेअर या सारख्या अत्यावश्यक यंत्रानंतर अक्षरे कशी काढायची हे पहिले उद्दीष्ट आहे या विभागात आपण ड्रॉईंगध्ये येणाऱ्या लेटरिंगच्या शैलींचा समावेश करतो अक्षरलेखन ही अक्षरे आणि अंक लिहिण्याची शैली आहे उदाहरणार्थ आपण A B C D आणि Z प्रकारची मोठी अक्षरे आणि 0 1 2 3 ते 9 प्रकारचे अंक वापरतो सहसा बहुतेक फ्रीहँड लेटरिंगची शिफारस केली जाते आणि ते देखील गॉथिक शैलीत असते या शैलीमध्ये स्थिर रेखा असतात जाडी एकतर सरळ गॉथिक असते ज्यात व्हर्टिकल स्ट्रोक बेसलाईनला लंब असतात किंवा इन्कलाइन्ड गॉथिक असतात तर एकतर आपण सरळ अनुलंब A किंवा इन्कलाइन्ड A वापरु जर हे इन्कलाइन्ड असेल तर ते 75 डिग्री असावे आणि तेथे मार्गदर्शक रेखा असेल तर त्या मार्गदर्शक ओळीत आम्ही कोणतेही अक्षरे काढू शकतो अक्षरांची उंची नियमित करण्यासाठी सामान्यत 3 मिलीमीटर मार्गदर्शक रेखा वापरली जातात तर तुमची अक्षरे 3 मिलीमीटर पेक्षा लहान असावीत जर हे लेटरिंग कॅपिटल उंचीसारखे असेल तर आपण उंची 2 5 मिलिमीटर वापरतो जर हे रेषांच्या जाडीसारखे काहीतरी असेल तर आपण 0 18 मिमी वापरू हे समजून घेण्यासाठी आपल्या उजव्या बाजूस हे I अक्षर आहे ज्याची उंची h आणि रुंदी d आहे म्हणून येथे h 2 5 मिलिमीटर आहे आणि d 0 18 मिलीमीटर आहे तसेच जर आपण लोअरकेस अक्षरे वापरत असाल तर आपल्याला 2 5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी वापरावी लागेल अक्षरांमधील अंतर उदाहरणार्थ हे अक्षर आणि ते अक्षर त्यातील हे अंतर जे काही आहे ते 0 35 मिलीमीटर वापरावे लागेल जर आपण जाडी म्हणून 2 5 मिलिमीटर आणि 0 18 मिलीमीटर वापरत असाल तर अक्षरांमधील अंतर 0 35 मिलिमीटर असेल आणि इतर प्रकार आहेत ते म्हणजे ज्यात अक्षरांमधील किमान अंतर आणि शब्दांमधील किमान अंतर देखील नमूद केले आहे अशा प्रकारच्या लेटरिंग शैलीसह आपण पुढे जाऊन स्केचेस काढू आणि दर्शवू शकतो ठराविक लेटरिंग शैलीतील हे शीर्षक ब्लॉक्स उपशीर्षके शीर्षके नोट्ससाठी लिहिलेले असतात जसे की प्रख्यात गोष्टी वेळापत्रक सामग्री याद्या उदाहरणार्थ हे शीर्षक ब्लॉक असल्यास आपण 10 मिलिमीटर प्रकारची अक्षरे वापरतो ड्रॉइंगच्या शीर्षकासाठी आपण 6 मिलिमीटर प्रकारच्या गोष्टी वापरतो कोणत्याही उपशीर्षक यासाठी आपण 3 मिलीमीटर वापरतो आणि कोणतेही टॉलरन्स आणि अजून काहींसाठी 2 मिलिमीटर च्या प्रमाणे दर्शवतो आजच्या वर्गात आपण ड्रॉईंग साधने आणि या ड्रॉईंगचे लेटरिंग कव्हर केले पुढील वर्गात आपण ड्रॉईंगमध्ये समाविष्ट असलेल्या लेआउट्स आपण बनवू शकतो असे भूमितीय कर्व्जबद्दल आणि डायमेन्शनीग आणि टॉलरन्स कसे दर्शवावे याबद्दल शिकू पुढच्या वर्गात भेटू आपले खूप खूप आभार